डिजास्टर रिकव्हरी अँड बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अलीकडे क्योटो युनिव्हर्सिटी जपान येथील जी ऍ डी आर आय ग्लोबल अलायन्स डिजास्टर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये पार पडलेल्या चौथ्या सुमित मधील काही चर्चासत्रातील समरी बद्दल चर्चा करणार आहोत मी देखील त्या ठिकाणी सोशल डायमेन्शन ऑफ रिस्क हेल्थ अँड डी आर एम Social Dimension of Risk Health and DRM या एका ग्रुपमधील रापपोर्टेउरिंग मेंबर होतो ठिकाणी पर्टिक्युलर अस्पेक्ट बद्दलचे डिफरंट पर्सेप्शन कशाप्रकारे समर आईज करण्यात आले त्याबद्दल मी ब्रिफिंग करतो तसेच जी ऍ डी आर आय बद्दल सांगतो खरेतर डॉक्टर शुभज्योती समादार यांनी आधीच जी ऍ डी आर आय बद्दल आणि त्याच्या इनीतिअतिवेस बद्दल त्यांच्या एका लेक्चर मध्ये सांगितले आहे मी आत्ताच 13 ते 15 मार्च दरम्यान झालेल्या जी ऍ डी आर आय सुमित बद्दल डिस्कशन करणार आहे मी त्या पर्टिक्युलर ग्रुप बद्दल खूप रापपोर्टेउरिंग होतो सोशल डायमेन्शन ऑफ रिस्क हेल्थ अँड डी आर एम सुमित मध्ये दोन टॉपिक होते पहिला सोशल डायमेन्शन ऑफ रिस्क अँड हेल्थ हा ऍक्च्युली चौथ्या ग्लोबल सुमित मध्ये ग्रुप डिस्कशन 1D म्हणून 13 मार्चला डिजास्टर प्रिवेंशन रिसर्च इन्स्टिट्यूट क्योटो युनिव्हर्सिटी येथे झाला या सेशन चे चेअर डॉक्टर शुभज्योती समादार अँड अॅन्ड्र्यू कॉलिन्स तर को चेअर युची ओनो आणि हेल्थ साठी वर्जीनिया मरे आणि मी स्वतः सतीश पासुपुलेती आणि रॉबिन हव्वा मिलर यांच्याकडून स्वागत केले जाते जेव्हा आपण जी ऍ डी आर आय बद्दल बोलतो तेव्हा हे सर्व प्रथम रिसर्च व डिझास्टर रिकवरी आणि डिझास्टर रिलेटेड रिसर्च करणार्या सर्व अकॅडमिक इन्स्टिट्यूट साठी प्लॅटफॉर्म बनले आहे म्हणून या सर्व इन्स्टिट्यूटनी एकत्र येऊन नॉलेज शेअर करणे पॉलिसी प्रॅक्टिस थेअरी इन्फॉर्म करणे आवश्यक आहे तर अशाप्रकारे हे एक इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म आहे डी आर आर प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने एडवोकेट करण्यासाठी डिजास्टर प्रिवेंशन रिसर्च इन्स्टिट्यूट आता सगळ्या रिसर्चर लोकांना एकत्र आणण्यासाठी इंटेन्स एफ्फोर्ट घेत आहे खरेतर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शन म्हणजेच जी एस आर आय डी आर आर च्या तिसऱ्या ग्लोबल सुमित मध्ये आम्ही हा प्लॅटफॉर्म एक्सपांड करून सायन्स आणि पॉलिसी मेकिंग ब्रिज करण्याबाबत बोललो होतो मागच्या वर्षी याच वेळी म्हणजे 19 ते 21 मार्च दरम्यान ती सुमित झाली होती मी त्या प्रोग्राम चा पार्ट होतो मी बऱ्याच डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट केले त्या ठिकाणी डिफरंट बॅकग्राऊंड असलेले स्टेक होल्डर डिस्कशन साठी आले होते आम्ही काही विशिष्ट थीमवर चर्चा केली फायनली तिथे प्रेझेंट असलेल्या कम्युनिटी समोर आम्ही आमचे फाइंडिंग प्रेझेंट केले ते आम्ही तसे पुढे नेणार आहोत त्याबद्दल सांगितले आता चौथ्या ग्लोबल सुमित ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन मध्ये आपल्या थीम इन्स्टिट्यूट बद्दलचा इफेक्टिवेनेस आणि रेलेवन्स वाढविणे असा आहे मी एका सोशल डायमेन्शन ऑफ रिस्क हेल्थ अँड डी आर एम बद्दलच्या डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट झालो मी आणि रॉबिन एका रापपोर्टेउरिंग ग्रुपचा पार्ट होतो आम्ही ऍक्च्युली पॅनल डिस्कशन प्रेझेंट केले त्याठिकाणी श्रीकांतने सेशन चेअरिंग केले या सेशन चा पर्पज आणि ऑब्जेक्टिव्ह रिसर्च ऑन सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ रिस्क डी आर आर इफेक्टिव्ह करण्यासाठी आयडेंटिफाय करणे असा होता सोशल डायमेन्शन ऑफ रिस्क बद्दलचे शेअर रेकग्निशन मिळण्यासाठी स्टेक होल्डर दरम्यान अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीने सर्क्युलेशन करण्याबाबत डिस्कशन झाले रिस्क अंडरस्टँडिंग ची मदत डी आर आर काऊंटर मेजर डिझाईन करण्यासाठी होते सोशल डायमेन्शन ऑफ डिझास्टर रिस्क बद्दल फ्युचर रिसर्च डायरेक्शन रिफ्लेक्ट आणि रिपोर्ट करण्यात आले आम्हाला काही की क्वेश्चन्स ऍड्रेस करावे लागले सोसायटीमध्ये हजार्ड रिस्क अँड डिझास्टर किती एक्सटेंड पर्यंत वेलनोन आहे सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ रिस्क डी आर आर साठी इफेक्टिव्ह कशी असेल बदलत जाणाऱ्या डी आर आर स्टेक होल्डर दरम्यान सुधारित रिस्क अंडरस्टँडिंग कशी कम्युनिकेट करावी सोशल डायमेन्शन ऑफ रिस्क अंडरस्टँडिंग डी आर आर ड्राईव्ह करायला कशाप्रकारे हेल्प करू शकेल अशा प्रकारे आमचे मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते त्यानंतर प्रत्येक ग्रुप मध्ये डिस्कशन करण्यात आले डिफरंट स्टेक होल्डर कडून डिफरंट व्ह्यूपॉईंट कलेक्ट करण्यात आले ते एका सिम्पल डायग्राम मध्ये कन्सप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी कंपाईल करण्याचा प्रयत्न करण्यात आला एक रिस्क कॉन्टेक्स्ट काय आहे रिस्क कॉन्टेक्स्ट चे त्या एरिया मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी डिफरंट मिनिंग असू शकतात पर्वतीय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांबद्दल मी बोलत नाहीये परंतु व्हेलनेराबल कंडिशन मध्ये राहणारे लोक डिजास्टर रिस्क साठी जास्त प्रोन असतात डिजास्टर केवळ नॅचरल कॉन्टेक्स्ट नसून सोशल व्हेलनेराबीलिटी आहे लोकांना रिस्क एक्सपोजर कसे होऊ द्यावे हजार्ड द्वारे त्यांना डिझास्टर कसे होऊ शकते म्हणून या ठिकाणी एच वि आर HVR म्हणजेच डिजास्टर हे सोशल कन्स्ट्रक्ट ठरते कारण रिसोर्सेस स्किल अबिलिटी Resources skills abilities यांचे अनइक्वल डिस्ट्रीब्यूशन असते समजा कोणी दक्षिण अमेरिकेत आणि कोणी जपान मध्ये असतील त्या ठिकाणी सिमिलर मॅग्नेटट्यूड असलेला भूकंप झाला तर त्याचा इम्पॅक्ट काय असेल त्यांना कसे प्रिपेअर करावे म्हणूनच प्रत्येक कम्युनिटी त्यांच्या अबिलिटी आणि स्किल नुसार येणारे हजार्ड संबंधित चॅलेंज फेस करतात सोशल डायमेन्शन संदर्भातील तिसरा पॉईंट मी चर्चा करणार आहे हा पॉईंट बराचसा फिलॉसॉफिकल अस्पेक्ट आहे आपण सर्वजण कशाप्रकारे अकाउंटेबल असू शकतो आपण रिस्क आणि सोसायटी बद्दल बोलताना सर्वप्रथम आपल्यापासूनच सुरुवात होते आपण आपल्याला स्वतःला कम्युनिटी बरोबर किंवा लार्ज ग्रुप बरोबर कसे रिलेट करतो त्याबद्दल तुम्हाला कल्पना असते अॅक्च्युअली आपण ग्लोबल कम्युनिटी कडे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ने कशाप्रकारे पाहू शकतो आपण रिस्क फॅक्टर कडे कसा कन्सिडर अँड कॉन्ट्रीब्युट करू शकतो द नॉलेज नॉलेज बद्दल बोलताना रिस्क अंडरस्टँडिंग साठी लोकल नॉलेज महत्त्वाचे ठरते कारण सायंटिफिक नॉलेज वेगळ्या प्रकारे अंडरस्टँडिंग करते परंतु लोकल नॉलेज रिस्क वेगळ्या प्रकारे परसीव्ह आणि अंडरस्टॅंड करू शकते हे खुप इम्पॉर्टंट आहे कारण सायंटिफिक कम्युनिटी नेहमीच लोकल नॉलेज अंडर माईन करते एकदा संबंधित एनजीओ वर्षानुवर्ष त्या भागात राहणाऱ्या लोकांना अंडर माईन करते त्यांच्या दृष्टीने लोकल लोकांच्या अंडरस्टँडिंग पेक्षा वेगळे काहीतरी इपोज केले जाते लोकल नॉलेज सिस्टम व्हेलनेराबीलिटी कशाप्रकारे रेडूस करते लोकल नॉलेज कशा प्रकारे टॅप करावे एक्सेप्टटेबल आणि अनएक्सेप्टटेबल रिस्क बद्दल कमी माहिती असते कारण एका माणसाला एक्सेप्टटेबल असलेली गोष्ट डिफरंट कल्चर किंवा डेव्हलपमेंट बॅकग्राऊंड असलेल्या माणसाला एक्सेप्टटेबल असेलच असे नाही कोणाला काय एक्सेप्टटेबल आहे हे खरेच पाहायला हवे कुणाला कोणत्या प्रकारचे अनएक्सेप्टटेबल रिस्क आहे डिफरंट कल्चर डिफरंट प्रकारे गोष्टी परसीव्ह करतात त्याबद्दलचे नॉलेज कमी प्रमाणात डॉक्युमेंट आहे आणि कमी प्रमाणात ट्रान्सफर केले जाते सध्या डी आर आर कल्चर म्हणून स्कूल एज्युकेशन मध्ये इंट्रोड्युस केले जात आहे जेणेकरून डी आर आर आपल्या सोसायटी मध्ये येईल ही गोष्ट केवळ एका दिवसात होणारी नसून स्कूल एज्युकेशन मध्ये त्याबद्दल कन्सेप्ट इंट्रोड्युस केले जात आहे याची आवशक्यता रोहित जिज्ञासू आणि डिफरंट एक्सपर्ट लोकांनी एडवोकेट केली आहे डिफरंट एक्सपर्ट लोकांनी डिझास्टर रिस्क रिडक्शन लेवल एज्युकेशन ला आणावे जेणेकरून विद्यार्थी त्याचे रीलायझेशन अंडरस्टँड करू शकतील असे पॉईंट केले आहे डी आर आर हँडल कसे करावे त्याचे प्रिपरेशन कसे करावे त्याबद्दल मुलांमध्ये सेन्सिटिव्हिटी येऊ शकेल एव्हिडन्स बेस नॉलेज इम्प्रोवमेंट साठी आपल्याला एव्हिडन्स बेस वर अवलंबून रहावे लागेल त्यासोबतच आपल्याला अजून एक डायजेशन वर फोकस करावा लागेल ते म्हणजे लीगल फ्रेमवर्क त्याच्या मदतीने गॅप आणि चॅलेंजेस इम्पलेमेंटेशन करता येईल खरे तर आपल्याकडे पॉलिसी रुल्स रेगुलेशन्स आणि रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे परंतु ते सर्व लोकल लेवल ला इम्प्लिमेंट कसे करावे हेच सगळ्यात मोठे चॅलेंज आहे काही वेळेला नॅशनल रिजनल अँड लोकल रेग्युलेटरी फ्रेमवर्क एकमेकांशी कॉन्ट्रडीक्ट होतात काही काँफ्लिकटिंग इशू असू शकतात प्रॅक्टिस साठी पॉलिसी आहे कोणत्या पोलिसी एडव्होकेट कराव्यात आणि प्रॅक्टिस मुळे काय परसीव्ह होते यात नेहमीच गॅप असतो हा एक अस्पेक्ट झाला परंतु इतर अस्पेक्ट म्हणजे पर्सेप्शन सर्वप्रथम पर्सेप्शन देखील एक प्रकारची सब्जेक्टिव रिस्क असते कारण कोण परसीव्ह करत आहे त्यानुसार ती डिफाइन होते कोणाला काय कोणत्या प्रकारची रिस्क येऊ शकते हे सगळेच प्रश्न सब्जेक्टिव असतात कम्युनिटी टू कम्युनिटी नेशन टू नेशन कल्चर टू कल्चर तुमच्या पोझिशन नुसार बदलत जातात तुम्हाला एनजीओ रिस्क कशाप्रकारे परसीव्ह करतात ते माहित आहे का कम्युनिटी रिस्क कशाप्रकारे परसीव्ह करतात ते माहित आहे का लोकल गव्हर्मेंट रिस्क कशाप्रकारे परसीव्ह करतात ते माहित आहे का पर्सेप्शन ऍड्रेस करण्यासाठी अशा प्रकारचे चॅलेंजेस आहेत कम्युनिकेशन गॅप म्हणजे कम्युनिटीच्या हॉरीझॉन्टल लेवल मधील गॅप तसेच इतर कम्युनिटी मधील गॅप त्याचप्रमाणे एज्युकेशन थिंकींग रीसर्च थिंकिंग आणि पॉलिसी प्रॅक्टिस मेकर यांच्या थिंकिंग मध्ये देखील गॅप असतो एज्युकेशन रीसर्च पॉलिसी अँड प्रॅक्टिस education research policy and practice दरम्यान लॉजिक गॅप असतो कॉर्डीनेशन म्हणजे कम्युनिटी टू कम्युनिटी कॉर्डीनेशन त्यासोबतच डिसिप्लिन अन् डिसिप्लिन Undisciplined या बाबींचा समावेश असतो डिसिप्लिन मध्ये कॉर्डीनेशन ल्याक असते एक्रॉस डिसिप्लिन मध्ये कॉर्डीनेशन ल्याक असते प्रेझेन्टेशन मॅनर आणि डिफरंट स्पेशियल स्किल कॉर्डीनेशन साठी इशु असतात डेव्हलपमेंट साठी कम्युनिकेशन खुप इम्पॉर्टंट असते तुमच्या नवीन डेव्हलपमेंट स्कीम लोकल कम्युनिटी ना कशाप्रकारे प्रेसेंट केल्या जातात लोकल कम्युनिटी त्याकडे कशा पद्धतीने पाहते कम्युनिटी ग्रुप आणि लोकल गव्हर्मेंट यामध्ये कॉर्डीनेशन महत्त्वाचे ठरते प्रेझेन्टेशन मॅनर महत्त्वाचे ठरते कोलॅबोरेशन अँड कोऑपरेशन याबद्दल चर्चा करूया कोलॅबोरेशन म्हणजे ग्लोबल कम्युनिटी लोकल कम्युनिटी सोबत कशाप्रकारे कोल्याबरेट करून नॅशनल रिजनल आणि लोकल लेवल चे कोऑपरेशन वाढवता येऊ शकते अशा प्रकारे सायंटिफिक आणि पॉलिटिकल कम्युनिटी सारखे डिफरंट सेगमेंट डिझास्टर रिस्क रिडक्शन साठी एकमेकांना मदत करून कोलॅबोरेशन करून वर्क पूर्ण करतात पार्टनरशिप आणि पार्टिसिपेशन याबद्दलची संपूर्ण डायग्राम काढता येते आपल्याला माहिती आहेच की ग्लोबल ऍक्टर ग्लोबल एजन्सी आणि लोकल एजन्सी यासोबत पार्टनरशिप कशा प्रकारे केली जाऊ शकते अकॅडमी इन्स्टिट्यूशन रिसर्च इन्स्टिट्यूशन प्रॅक्टिस अँड पॉलिसी लेवल इन्स्टिट्यूशन सोबत पार्टनरशिप कशी बिल्ड करू शकतो अशाप्रकारे लोकांना केंद्रस्थानी मानून सेल्फ रेलिएबिलिटी विरुद्ध डीपेंडन्सी अॅक्च्युअली इम्फासिझेस करता येते अशा प्रकारच्या पार्टिसिपतोरी अॅप्रोचेस मुळे सेल्फ रेलिएबिलिटी आणि ट्रस्ट इम्प्रोवमेंट होण्यास मदत होते या गोष्टींमुळे केवळ कम्युनिटी मध्ये ट्रस्ट बिल्ड होत नाही तर नॅशनल गव्हर्मेंट लोकल गव्हर्मेंट एजन्सीज आणि कम्युनिटी दरमॅन ट्रस्ट एम्पॉवेर्स होतो थेमॅटिक ग्रुप कडून अशा प्रकारची अंडरस्टॅंडिंग करण्यात आली आहे आपण पुढचा ग्रुप म्हणजे हेल्थ अस्पेक्ट पाहूया डिझास्टर कॉन्टेक्स्ट हेल्थ अससोसिएटेड फॅक्टर बद्दल मूळ कारण काय असते काही डायरेक्ट तसेच इनडायरेक्ट रिस्क असू शकतात कारण हेल्थ अस्पेक्ट बद्दल काही सर्टन रिस्क असू शकतात काही माहीत नसलेल्या रिस्क देखील येऊ शकतात त्या इनडायरेक्ट रिस्क असू शकतात उदा काही सर्टन काही माहीत नसलेल्या रिस्क बद्दल उन्सर्टींटी काश्मीर सारख्या फ्लड आफ्फेक्टेड एरियामध्ये नवीन प्रकारचा आजार येऊ शकतो त्या ठिकाणी फ्लड परिस्थिती असताना काही लोकांनी मायग्रेशन केले रीलीफ ऑपरेशन मध्ये बरेच मेजर घेतले गेले परंतु दोन ते तीन आठवड्यांच्या कालावधीनंतर संपूर्ण पाणी सुकल्यानंतर एपिडेमिक अँड एंडेमिक दिसेअसेस मुळे नवीन प्रकारचा आजार पसरला या प्रकाराला उन्सर्टींटी असे म्हणतात कोणता आजार केव्हा आणि कशा प्रकारे येईल त्याबद्दल कल्पना नसते त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे त्यासोबत काही हेल्थ अँड डी आर आर रिस्क अंडरस्टँडिंग साठी डिसीप्लिनरी ओरिएंटेशन गॅप असू शकतात फार्मास्युटिकल अंडरस्टँडिंग डिफरंट आहे हेल्थ अंडरस्टँडिंग डिफरंट आहे बियॉलॉजिकल अंडरस्टँडिंग डिफरंट आहे एकमेकांशी कोरिलेशन नसलेले डिसीप्लिन ऍक्च्युली रिस्क अंडरस्टँडिंग साठी स्वतःला ओरिएंटेशन करून इतर डिसिप्लिन सोबत कोलॅबोरेशन करत नाहीत हा इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे आमच्या लक्षात आले आहे की मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर विशेषतः मार्जिन कम्युनिटी किंवा मोस्टली प्रोन एरिया गरीब रुरल कम्युनिटी यांच्यासाठी रिसोर्स अलोकेशन अनइक्वल प्रमाणात असते त्या लोकांसाठी रिसोर्स अलोकेशन अनइक्वल का असते आपल्यापेक्षा त्यांच्याकडे कमी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल फॅसिलिटी किंवा प्रोफेशनल एक्सपर्ट यांची शहरी भागापेक्षा कमतरता असते मोस्ट आफ्फेक्टेड कम्युनिटी पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी पोहोचवणे हे एक प्रकारचे चॅलेंज आहे ड्राफ्ट फ्लड इव्हेंट मध्ये शेतकरी लोकांचे रिस्क मॅनेजमेंट कसे असते हेल्थ अस्पेक्ट साठी कॉन्ट्रीब्युशन कसे असते मार्केट देखील काही ड्रुग्स कन्सुंप्शन करत असते काही बिझनेस सेक्टर पुश केले जातात म्हणूनच मार्केट ड्रिव्हन रिस्क असते मार्केट संबंधित काही गोष्टींमध्ये रिस्क असते आवश्यक असलेले नॉलेज कम्पेअर करण्यासाठी फ्रेमवर्क उपलब्ध नसणे आपल्याला पाहावे लागेल की पुरेसे फ्रेमवर्क उपलब्ध आहेत किंवा नाही होलिस्तिक अंडरस्टँडिंग साठी डिफरंट केसेस आणि नॉलेज कसे कम्पेअर करावे हेल्थ सेक्टर मध्ये अँटिबायोटिक्स अँड पेस्टीसाईडीझशन हा एक अस्पेक्ट आहे कारण डेव्हलपिंग कंट्री मध्ये तुम्हाला थोडाफार ताप आला तरी अँटिबायोटिक्स दिले जाते ही एक गोष्ट आहे जी हम्मुनिटी कोप अप करण्यासाठी नॅचरल अबिलिटी वर इम्पॅक्ट करत आहे आपल्याला माहित आहे की ती एखाद्या व्यक्तीच्या हम्मुनिटी वर आणि कॉलेक्टिव्हली ग्रुप देखील इम्पॅक्ट करत आहे पेस्टीसाईडीझशन जसे की आपल्या अन्नपदार्थामध्ये जड पेस्टीसाईडस वापर तो आपल्या बेसिक सेलकडे परत कसा जात आहे आणि आपल्या जेनेटिकस जीवनावर त्याचे डिफरंट इफेक्ट कसे पडतात त्याचे लॉंग रन इम्पॅक्ट पडतात क्वालिटी अँड लीगल एन्फॉर्समेंट ऑफ ड्रुग्स त्या कोणत्या प्रकारचे ड्रुग्स आहे त्याचे लीगल अस्पेक्ट काय आहे ते आपल्याला कसे कळतील रिसेंटली काही फार्मासिटिकल कंपन्यां पोलिओ ड्रॉप बद्दल इशू झाला होता बेसिक हायजीन कंडिशन नसणे इन्फ्रास्ट्रक्चर नसणे हे मुख्य मुद्दे आहेत हेल्थ अँड सेफ्टी हे डी आर आर चे इंटिग्रल पार्ट आहेत अशाप्रकारे सर्व गोष्टी मिळून हेल्थ अँड सेफ्टी कॉन्ट्रीब्युशन केले जाते कारण हेल्थ बद्दल अप्पर लिमिट आपण डिफाइन करू शकत नाही हेल्थ बद्दल लोअर लिमिट म्हणजे कमीत कमी आपण जगत आहोत जिवंत आहोत यालाच सेफ असण्याचे डी आर आर कॉन्टॅक्ट मध्ये महत्त्व आहे आपण स्वतःला अप्पर लिमिट कडे पुश करायला हवे हे पुढे जाताना आपण कम्युनिटी पर्स्पेक्टिव्ह तसेच मार्केट पर्स्पेक्टिव्ह ने विचार करायला हवा डी आर आर मधील टाईम डायमेन्शन म्हणजे फक्त प्रिडिझास्टर ड्यूरिंग डिझास्टर मधील डायमेन्शन नसून साधारणपणे तीन आठवड्यांमध्ये ते डायमेन्शन बदलू शकतात काही डायरेक्ट रिस्क येऊ शकतात अशा प्रकारचे हेल्थ संबंधित डी आर आर डायमेन्शन आहेत दुसरा अस्पेक्ट एकसेस्सीबल असण्या बद्दलचा आहे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा संबंधित पर्सन एकसेस्सीबल आहेत किंवा नाही क्रायसिस इव्हेंट मध्ये मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्विसेस एक्सेस करता येतात का तिसरा अस्पेक्ट अकाउंटेबल बद्दल आहे तुम्ही क्वालिटी अँड लीगल फ्रेमवर्क कॉमन मॅन पर्यंत पोहोचले याबद्दल खात्री करून घेतात काय लोकेशन अकाउंटेबल अफोर्डेबल आहे काय ते कशा प्रकारे असते याबद्दल आपणास माहिती आहे काय कारण डेव्हलपिंग कंट्री मध्ये फक्त प्रायव्हेट डायजेशन अस्पेक्ट म्हणजे केवळ कॉमन मॅन पुअर मॅन अशा प्रकारच्या गोष्टी अफोर्डे करू शकतील काय योग्य प्रॅक्टिस एडवोकेट करणे ऍक्च्युली योग्य प्रॅक्टिसेस कशाप्रकारे ऍड्रेस करता येऊ शकतात त्यासाठी काय करावे किंवा काय करू नये याची आपणास माहिती असते या ठिकाणी लोकल ग्लोबल आणि नॅशनल एजन्सी सोबत पार्टनरशिप बिल्ड करता येऊ शकते योग्य प्रॅक्टिस आपण कशाप्रकारे एडवोकेट करून कम्युनिटी समोर चर्चा करू शकतो हेल्थ सेक्टर मध्ये देखील पार्टनरशिप आणि को ऑर्डिनेशन मोठ्या प्रमाणावर लागत असते अशाप्रकारे माझे काही फाइंडिंग आणि सोशल डायमेन्शन ऑफ रिस्क हेल्थ अँड डी आर एम बद्दलची चर्चा आहे मी या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटते याद्वारे तुम्हाला डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट बद्दलचे बरेच इशू कळले असावेत धन्यवाद मी तूमचा आभारी आहे